तर अशाप्रकारे आपल्या फायनाईट डिफरन्स टाईम डोमेन 2D फॉर्मुलेशन बद्दल पुढे चालू ठेवताना आत्तापर्यंत जे आपण पाहात आहोत ते म्हणजे स्पेस बरोबर कसे डिल करायचे बरोबर ह्या स्टेन्सिल मध्ये स्पेस मधील स्पाशल डेरिव्हेटिव्ह हे स्पेस मधील फायनाईट डिफरन्सेस ने रिप्लेस केलेले आहेत पुढची गोष्ट ही आहे अजून शिल्लक आहे विद्यार्थी डावी बाजू डावी बाजू ओके तर आता आपण आता आपण पुढे त्याकडे येऊया टाइम स्टेपिंग ला जाण्यापूर्वी मी विचार केला की पूर्णते साठी मी आपल्याला TM पोलरायझेरेशनचा स्टेन्सिल देखील दाखवते आतापर्यंत आपण TE पोलरायझेरेशन बद्दल बोललो तर TM पोलरायझेरेशन बरोबर TM पोलरायझेरेशन मध्ये कोणते व्हेरीएबल्स होते विद्यार्थी विद्यार्थी हेच तीन व्हेरीएबल्स आहेत यांचा मला विचार करायचा आहे बरोबर आधी आपण TE पोलरायझेरेशनकरत आहोत आपण हे तीन व्हेरीएबल्स विखूरण्यामागचे लॉजिक पाहिले आहे ग्रीड चा किती भाग अर्धा ग्रीड आपण स्पेस मध्ये एकाच पॉइंटला न राहता ते विखुरले गेले पाहिजे असे आपले एक गृहीतक होते दुसरे गृहीतक असे की आपल्याला ग्रिडलाइन्स ला E हवे होते कुठे ग्रिडलाइन्स ला त्यामुळे बाउंड्री कंडीशन लागू करणे सोपे होते तर ह्या सर्व विचारांमुळे ही TM स्टेन्सिल साठी फार सामान्य निवड आहे खालील प्रकारे बरोबर तर आपल्याला यापूर्वी आपले इथे आहे ओके तर हे या ठिकाणी केंद्राशी आहे आणि आपण कुठे ठेवाल आपण त्याला सेल च्या मध्यभागी ठेवू परंतु बाउंड्री कंडिशन्स आपल्याला असे करण्यास भाग पडत आहेत ही खरी समस्या आहे जर समजा पण इथे या ठिकाणी ग्रीड च्या ह्या कॉर्नर ला ठेवले तरी देखील हे इतर व्हेरीएबल्स पासून अर्धा ग्रीड दूर आहेत आपल्याला माहित आहे की हे बाउंड्री कंडिशन ची पूर्तता करण्यासाठी हेल्पफुल आहेत मी सेल च्या मध्यभागी देखील हे ठेवू शकले असते त्यात कोणतीही समस्या नाही ओके तर त्यामुळे हे सुसंगत राहील ओके तर हा आहे TM स्टेन्सिल आपल्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण वापरू आता आपण पुन्हा टाईम स्टेपिंग पार्ट ला परत जाऊया बरोबर तर अशा टाईम स्टेपिंग मध्ये नेहमी प्रमाणे आपण काय करू की हे टाईम डेरिवेटिव आपल्या फायनाईट डिफरन्सेस ने रिप्लेस करू बरोबर आपण टाईम साठी आपल्याकडे कोणते नोटेशनnotation होते आपण ते सबस्क्रिप्ट म्हणून वापरू बरोबर तर ते आपण लिहिले होते असे बरोबर तर हा होता आपला टाइम इंडेक्स ओके आता आपण म्हणालो होतो की स्पेस मध्ये व्हेरिएबल अर्ध्या ग्रिड वर विखुरलेले होते बरोबर विखुरलेले होते टाईम मधील काय आता आपण काय करायला पाहिजे तीच गोष्ट करू या आपण पहा ह्या मेथडस मध्ये आपण स्पेस आणि टाइमचे डिस्क्रीटायजेशन करत आहोत कारण त्या ठिकाणी स्टेन्सिल मध्ये आहे त्यामुळे तिथे आणि हे देखील असेल विद्यार्थी बरोबर तर हा आपल्याला एक प्रश्न असू शकतो ह्या सेम वर माझ्याकडे व्हेरीएबल्स अपडेट व्हायला हवे आहेत का किंवा त्याठिकाणी देखील काही स्टॅगरिंग हवे तर आपण पाहू की दोन्हींना सारखीच लॉजिक असेल कोणालाही म्हणजे स्पेस किंवा टाईम यामध्ये कोणालाही विशेष प्राधान्य नसेल म्हणजे आपण जे काही स्पेस साठी करू तेच आपल्याला टाईम साठी ही करायचे आहे म्हणजे आपण त्यांनादेखील अर्ध्या ग्रीड ने स्टॅगर करू इथे याचा अर्थ असतो इथे याचा अर्थ असतो तर आता हे आपण लिहूया आता दोन्ही इक्वेशन्स आपण घेऊ या आणि लिहून बघूया काय होते ते बरोबर तर अति जलद तर आता पाहूया आता पाहूया पहिले इक्वेशन ओके तर आहे आपले पहिले इक्वेशन हे आपले दुसरे इक्वेशन तर या ठिकाणी मुळे मिडीयम बद्दल सारखीच गृहीतके असतील जशी की लिनियर होमोजीनियस त्याप्रकार ची समजा मी मूल्यमापन करण्याचे ठरवले आहे याठिकाणी पहा उदाहरणार्थ ह्या TM स्टेन्सिल मध्ये ह्याचे स्पेस मध्ये एका पॉइंटला मूल्यमापन केले जाईल स्पेस मध्ये नंतरचा दुसरा पॉईंट कोणता की हा नंतरचा साठी चे पुढील मूल्यमापन कुठे असेल त्यामुळे जेव्हा मी पाहीन उदाहरणार्थ याठिकाणी इलेक्ट्रिक फिल्ड डेरिवेटिव अगदी जवळच्या ठिकाणी E हे ने लांब असेल का ने लांब असेल सारखेच लॉजिक मी येथे वापरत आहे ओके तर आपण असे म्हणू या की E चे मूल्यमापन इन्टिजर पॉईंट्स ने केले आहे इन्टिजर टाईम ग्रीड म्हणून म्हणून आत्ता मी हे वेक्टर फॉर्म मध्ये लिहीत आहे ठीक आहे आणि हे मी इलेक्ट्रिक फिल्ड साठी केले आहे त्यानंतर मॅग्नेटिक फिल्ड चे कोणत्या टाईम ला मूल्यमापन करायला पाहिजे हे n असेल का म्हणून मी आपल्याला विचारत आहे की याठिकाणी मी काय लिहिले पाहिजे एक्सपोनन्ट म्हणून एक्सपोनन्ट सुपरस्क्रिप्ट म्हणून नव्हे हे n n 1 किंवा काहीतरी n हाफ ग्रीड पॉईंट असे काही असायला हवे का बरोबर हे असायला हवे n 12 बरोबर कारण ह्याचे लॉजिक काय असेल तर जेव्हा मी टेलर सिरीज Taylor's series कडे पाहिले आणि मला हा या प्राण्याचा एवरेज मिळाला आणि हा त्याचप्रमाणे इथे डाव्या बाजूला माझ्याकडे आहे आणि हे कशाचे इतके चांगले अॅप्रॉक्सीमेशन असेल किंवा काहीतरी n 12 ह्या पॉइंट ला आता हे काय असेल उरलेले सर्व खुप सोपे आहे दुसरे इक्वेशन काय सुचवत असेल तर व्हॅक्युम मधील आता आपण इथे फक्त इक्वेशन 1 पुन्हा लिहुया तर यामध्ये या इक्वेशन 1 मधील सर्व टाइम इंडायसेस मधील कोणती टाईम इंडेक्स सर्वात जास्त भविष्य असलेली आहे n बरोबर या इक्वेशन मधील टाईम मध्ये सर्वात लांबपर्यंत जाऊ शकणारी टर्म

ओके ठीक आहे तर ह्या ठिकाणी मी सुरू करेन ह्या रेषेवर आपण म्हणू शकतो जेव्हा आपण म्हणतो की E चे इव्हॅल्युएशन ह्या इन्टिजर टाईम वर करणे ही आपली निवड असेल मी तर म्हणू शकेन की अर्धा इन्टिजर टाईम इन्स्टंटसला E चे मूल्यमापन होत आहे ओके एकदा का मी E चे इव्हॅल्युएशन कुठे करायचे ते फिक्स केले की आपोआपच H अर्ध्या ग्रीड ने विखुरले जाईल बरोबर म्हणजे मला इन्टिजर टाईम इन्स्टंटस ला E चे मूल्यमापन मिळाले आहे आणि आता जर मला अर्ध्या इन्टिजर टाईम इन्स्टंटसला E चे मूल्यमापन करायचं झाल्यास मी काय केले पाहिजे मागे केल्याप्रमाणे आपण ऍव्हरेज काढू शकता जर आपल्याला इतर दुसऱ्या पॉइंट ला काढायचे असल्यास इंटरपोलेट करा तर निवड आपणच करायची आहे परंतु एकदा आपण पण एक गोष्ट फिक्स केली तर इतर प्रत्येक गोष्टी देखील नक्की होतात प्रश्न होय तेच मी म्हणाले होते की ही आपली निवड असेल फिजीक्स किंवा गणितातून येत नाहीये ही आपली निवड आहे कन्व्हेन्शन एकदा मी फिक्स केले तर मात्र मला इतर गोष्टींबरोबर सुसंगत राहायलाच हवे जर मी म्हणू शकले असते त्यानंतर मला याचा वापर करणे भाग पडले असते शेवटी लक्षात ठेवावे की डीस्क्रीटायझेशन्स इतकी फाईन असणार आहेत की शब्दशः या गोष्टींचा खरच फरक पडणार नाही तर आता ह्या इथे मी लिहिलेल्या दोन इक्वेशन्स कडे आपले लक्ष वळूया तर या ठिकाणी FDTD मधील मूळ तत्त्वांपैकी एक असे आहे की एकदा का मी ही ग्रीड बनवली की मी स्पेस आणि टाईम मधील फिल्ड ईव्हॉल्व करणार आहे त्यामुळे फिल्ड च्या आधीच्या किमतींवर आधारित स्पेस स्टेपिंग आणि टाईम स्टेपिंग वरून मला पुढील किमती मिळतील आणि स्पेस साठी देखील तर जर मला टाईम लाईन काढायची झाली तर आपल्याला माहित आहे आपण टाईम एक्सिस काढूया तर हा आहे मला म्हणायचे आहे मी ज्या कडे पाहत आहे तशी आपण डॉटेड टाईम लाईन काढूया आणि ह्या इथे हा एक पॉईंट समजा आहे म्हणून जर तर या इथे आपण आणखीन एक पॉईंट ड्रॉ करूया हा असेल बरोबर ओके जसजसा टाईम वाढत जाईल तसे ह्या येथे हे असेल मी मॅग्नेटिक फिल्ड व्हॅल्यूज कुठे ड्रॉ करायला पाहिजेत ह्या मध्ये बरोबर कारण की आहे हाफ ग्रीड म्हणून उदाहरणार्थ मी या ठिकाणी हे ड्रॉ केल हे असेल आणि हा प्राणी असेल ओके तर आता पाहूया या दोन इक्वेशन्स कडे हे आहे इक्वेशन 3 आणि हे इक्वेशन 4 तर इक्वेशन 3 मला काय सांगत आहे आपण याकडे जरा बारकाईने लक्ष देऊन पाहूया याकडे समजा मला मागचे सर्व काही माहीत असेल आणि मला इलेक्ट्रिक फिल्ड च्या सद्यस्थितीतल्या किमती काढायच्या आहेत म्हणून आधीच्या म्हणजे इक्वेशन ची उजवी बाजू याचा अर्थ मला माहित आहे मला माहित आहे ओके तर चे इव्हॅल्युएशन करण्यासाठी मला काय करण्याची गरज आहे बरोबर तर मी हे अशा प्रकारे ड्रॉ करू शकते जेणेकरून ही व्हॅल्यू तिथे जाईल आणि ही व्हॅल्यू तिथे ओके याठिकाणी आता आपण खरोखर येथे ड्रॉ करूया आणि त्यानंतर आपण इक्वेशन 4 कडे जाऊया ओके इक्वेशन 4 मला काय सांगत आहे इक्वेशन 4 हे H n अधिक अर्धा असे काहीसे सांगत आहे बरोबर तर आपण याला पाहून असा विचार करू शकता की हे बरोबर चिन्ह एक प्रकारे पास्ट आणि प्रेझेंट मध्ये विभागणी करत आहे म्हणून उजव्या बाजूला इलेक्ट्रिक फील्ड कुठे आणि काय आहे हे माहीत असण्याची गरज आहे विद्यार्थी n n मॅग्नेटिक फिल्ड इथे विद्यार्थी n 12 n 12 बरोबर जर मला इथे या ठिकाणी बाण काढायचे असले असते तर मी आपल्याला काय दाखवीन उदाहरणार्थ हा प्राणी इथे जातो आणि हा या ठिकाणी इथे अशाप्रकारे मी केवळ ग्राफिकली या दोन इक्वेशन्स चा अर्थ लावीन की इथे हाफ ग्रीड आहे आणि 1 ग्रीड लांब आहे दोघांनाही दिलेल्या टाईम इन्स्टंट ला फिल्ड इव्हॅल्यूएट करणे आवश्यक आहे म्हणून उदाहरणार्थ माझ्यासाठी फक्त मागील इलेक्ट्रिक फील्ड माहीत असणे पुरेसे नाही तर मला मागचे हाफ ग्रीड मॅग्नेटिक फिल्ड देखील माहित असणे गरजेचे आहे तर अशाप्रकारे ही आकृती ड्रॉ केलेली आहे ती एका बेडका प्रमाणे दिसत आहे एक प्रकारे उड्या मारताना दिसत आहे बरोबर म्हणूनच ह्या योजनेला लीपफ्रॉग इंटिग्रेशन असे म्हणतात म्हणून ही ज्याला आपण फायनाईट डिफरन्स डोमेन मेथड म्हणता त्याची अत्यंत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे जिथे ही हाफ ग्रीड खरोखरच सर्वतोपरी सगळ्या गोष्टी प्रकाशात आणत आहे ओके आता 2D मध्ये आपण पाहिले आहे की स्पेस आणि टाईम ची कल्पना करणे शक्य आहे ओके तर आत्ता या ठिकाणी उदाहरणार्थ मी आपल्याला दाखवलेल्या स्टेन्सिल मध्ये आपण त्या टॉप व्ह्यू कडे पाहत आहोत परंतु आता जर मला टाईम एक्सिस ची कल्पना करण्याची गरज असेल तर मी काय करू शकते मी त्याला झेड एक्सिस वर हलवू शकते बरोबर एक अतिशय सामायिक गोष्ट याठिकाणी आपल्याला समजते ती म्हणजे टाइम हा झेड एक्सिस वर ठेवा त्याला आपण y असे म्हणा आणि आपण त्याला एक्स असे म्हणा बरोबर हा आहे आपला कोणत्याही टाईम इन्स्टंट वरचा यी सेल हा असू शकतो आपला असू शकतो का हा आपला बरोबर अशाप्रकारे हे चालते आणि हे असे असेल तर FDTD योजना एकूणच काय आहे कशाबद्दल आहे ही योजना ह्या अपडेटेड इक्वेशन्स चा वापर फिल्ड च्या टाईम स्टेप आणि स्पेस स्टेप साठी वापरतात